आरेखन वा आराखडा आरेखन म्हणजे काय आरेखन म्हणजे एखाद्या उत्पादनावरील विशिष्ट प्रकारचे आकार आकृती संरचना अलंकरण किंवा रेषा वा रंगांच्या माध्यमातून केलेली रेखाकृती होय आरेखन औद्योगिक प्रक्रियेतून निर्मित होणाऱ्या आणि स्वतंत्ररीत्या विकल्या जाणाऱ्या तयार उत्पादनांना लागू होतो आरेखनास दृश्य आवाहन असले पाहिजे म्हणजेच केवळ दृष्टिक्षेपात त्याला ओळखता आले पाहिजे आरेखन हक्क हा उत्पादनाच्या अकार्यात्मक नॉन फंक्शनल पैलूंनाच दिला जातो कारण उत्पादनाच्या कार्यात्मक पैलूंना पेटंट कायद्याअंतर्गत संरक्षित केले जाते जर असे उत्पादन पेटंट कायद्याच्या नियमांची पूर्तता करत असेल तेव्हा पेटंट आणि आरेखन यामधील फरक असा आहे की पेटंट एखाद्या उत्पादनाच्या तांत्रिक किंवा कार्यात्मक पैलूंना संरक्षित करते तर आरेखन हे उत्पादनाच्या अकार्यात्मक पैलूंना संरक्षित करते आता आपल्या लक्षात येईल की आरेखन एखाद्या उत्पादनाला सौंदर्यात्मक तसेच दृश्य स्वरूपात आकर्षक बनवते मात्र या दृश्य स्वरूपाच्या शिवाय उत्पादनाविषयी अधिक माहिती देत नाही जर आरेखन त्या उत्पादनाच्या कार्यप्रणाली विषयी संकेत करत असेल तर असे आरेखन संरक्षित होत नाही याचा अर्थ असा की आरेखन फक्त उत्पादनाच्या अकार्यात्मक पैलूंनाच संरक्षित करते पेटंट कार्यालयांमध्ये एक आरेखन विभाग असून तो आरेखनास मान्यता देतो त्याचे मुख्य कार्यालय कलकत्ता येथे असून त्याच्या शाखा चेन्नई मुंबई आणि नवी दिल्ली येथे आहेत जेव्हा आरेखनास मान्यता दिली जाते तेव्हा पेटंट कार्यालय त्या आरेखनस नोंदणी प्रमाणपत्र जारी करते या नोंदणी प्रमाणपत्रावर आरेखन क्रमांक आणि नोंदणीचा दिनांक नमूद केलेला असतो आरेखन हे चित्रात्मक पद्धतीने ही दर्शविले जाते आरेखन कशा पद्धतीचे असते त्याची ही दोन उदाहरणे पहा आरेखन अर्जामध्ये असे नमूद केले पाहिजे की त्याचे नाविन्यत्व हे त्याच्या दृश्य स्वरूपात आकारात किंवा संरचनेत आहे तसेच त्यामध्ये असाही उल्लेख केला पाहिजे की प्रस्तुत आरेखन कुठल्याही प्रकारे उत्पादनाच्या तांत्रिक किंवा कार्यात्मक प्रणालीविषयी निर्देश करत नाही म्हणजेच आरेखन उत्पादनाच्या कार्यात्मक पैलूंविषयी कुठलाही दावा करत नाही तसेच त्यामध्ये असाही निर्देश केला पाहिजे की या आरेखना द्वारे वापरले गेलेले शब्द अक्षरे अंक रंग किंवा रंगांचे मिश्रण किंवा ट्रेडमार्क यांच्या स्वामित्व हक्कांचा दावा केला जाणार नाही म्हणजेच ट्रेडमार्क चा विषय आरेखनामध्ये अंतर्भूत होत नाही तेव्हा आरेखनाच्या मान्यतेसाठी केल्या जाणाऱ्या अर्जात या दोन बाबींचा स्पष्ट उल्लेख केला गेला पाहिजे अर्जदार किंवा जी व्यक्ती अर्ज सादर करते किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा अर्ज करण्याचे अधिकार दिले असतील अशी व्यक्ती आरेखनाच्या मान्यतेसाठी अर्ज करू शकते या अर्जदारास प्रस्तुत आरेखनाचा मालक संबोधले जाते तसा अर्ज पेटंट कार्यालयांमधील आरेखन विभागांमध्ये सादर केला जातो आरेखनासाठी अर्ज सादर करण्यासाठी अशी अट आहे की असे आरेखन हे नाविन्यपूर्ण तसेच मूळ आणि कल्पक असले पाहिजे नवीन किंवा नावीन्यपूर्ण याचा अर्थ असा की असे आरेखन पूर्वी वापरले गेले नाही किंवा प्रसिद्ध केले गेले नाही आणि ते मूळ स्वरूपात आहे तसेच ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आरेखन हे सहजरीत्या फरक करता येण्याजोगे असले पाहिजे आरेखनाच्या माध्यमातून उत्पादनांमधील फरक ओळखता आला पाहिजे आरेखन हे एखाद्या उत्पादनाला लावले पाहिजे आणि त्यास दृश्य आवाहन असले पाहिजे कारण आरेखन फक्त आरेखना साठीच संरक्षित केले जाऊ शकत नाही आरेखन संदर्भात कोणते अपवाद आहेत सामाजिक व्यवस्था किंवा नैतिकतेशी विसंगत आरेखनास मान्यता दिली जात नाही तसेच जे उत्पादन स्वतंत्ररित्या निर्मित वा विक्री केल्या जाऊ शकत नाही म्हणजेच फक्त आरेखनापुरतेच आरेखन असेल तर त्यालाही मान्यता दिली जात नाही उदाहरणार्थ भेट कार्ड किंवा पोस्टकार्ड हे आरेखन हक्कांचे विषय होऊ शकत नाहीत कॉपीराइट स्वामित्व हक्क असलेल्या वस्तू किंवा उत्पादने सुद्धा आरेखन हक्कांचे विषय होऊ शकत नाहीत कारण ते इतर कायद्याद्वारे संरक्षित असतात तसेच एकात्मिक सर्किट चे आराखडे सुद्धा आरेखन हक्कांचे विषय होऊ शकत नाहीत कारण ते इतर कायद्याद्वारे संरक्षित असतात तर व्यंगचित्रे ही कॉपीराइट कायद्याखाली संरक्षित असतात त्याचबरोबर झेंडे प्रतीके किंवा राष्ट्रीय चिन्हे हेसुद्धा आरेखन हक्कांचे विषय होऊ शकत नाहीत आरेखनास ज्यामध्ये दृश्य आवाहन आहे मान्यता मिळाल्यानंतर त्यास दहा वर्षाची मुदत असते आणि त्यानंतर त्याचे पाच वर्षाकरता नूतनीकरण करता येते म्हणजेच आरेखन 15 वर्षाकरता संरक्षित असते आणि त्यानंतर ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये समाविष्ट होते आरेखन संबंधित मालकास विशेष अधिकार प्रदान करते मालकास आरेखनाचे कॉपीराइट हक्क असतात ज्याद्वारे तो अशा लोकांविरुद्ध कारवाई करू शकतो जे त्याच्या परवानगीशिवाय आरेखनाच्या प्रती करून वापर करतील मालकास आरेखनाची विक्री करण्याचा विक्रीचा प्रस्ताव ठेवण्याचा किंवा इतरांना देण्याचा किंवा आरेखनाचा परवाना देण्याचा अधिकार प्राप्त असतो आरेखनासाठी अर्ज सादर करण्यापूर्वी अर्जदार त्यासंदर्भात शोध घेऊ शकतो पेटंट कार्यालयाच्या वेबसाईटवर आरेखनासंदर्भात शोध घेतला जाऊ शकतो प्रस्तुत वेबसाईटवर लोकारनो एग्रीमेंट अंतर्गत विविध आंतरराष्ट्रीय आरेखनांची वर्गवारी करण्यात आली असून त्या अंतर्गत आरेखनाची नोंदणी करता येते ट्रेडमार्क प्रमाणेच आरेखनासाठी 1 ते 31 आणि 99 अशी वर्गवारी केलेली आहे उदाहरणार्थ वर्ग 2 कपड्यां संदर्भात तर वर्ग 28 औषधे आणि सौंदर्यप्रसाधनं संदर्भात निगडित आहे आरेखनाची उल्लंघन खटला कायद्याखाली अंमलबजावणी केली जाते जिल्हा न्यायालय मध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये असा खटला दाखल केला जाऊ शकतो बौद्धिक संपदा स्वामित्व हक्क कायद्याप्रमाणेच अरेखना संदर्भातील खटला दाखल करता येतो यासंदर्भात उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक तर आरेखना चा वापर करण्यापासून प्रतिबंधित केले जाऊन मालकास सुरक्षितता दिली जाते किंवा आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई दिली जाते आरेखन कायद्याअंतर्गत उल्लंघना संदर्भात नुकसान भरपाई 50 हजार रुपयापर्यंत मर्यादित केली आहे आरेखनास नोंदणीनंतर आव्हान दिले जाऊ शकते पेटंट प्रमाणे आरेखनास नोंदणीपूर्व आव्हान दिले जाऊ शकत नाही आरेखनास नोंदणीनंतर आव्हान दिले असता त्याची नोंदणी रद्द होऊ शकते संबंधित आरेखन हे आरेखन कायद्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता करू शकत नाही या कारणास्तव त्त्याची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो